तर आता आपण वेगवेगळ्या तथाकथित रेजिम्स कडे येऊ तर रेजिम म्हणजे काय वेगवेगळ्या सेटींगसाठी या प्रकारचे भिन्न कायदे एकंदर कायदे मॅक्सवेलची समीकरणे सारखीच आहेत परंतु परिस्थितीनुसार मी त्यांना खास बनवू शकतो मग ती विशेष प्रकरणे कोणती आहेत म्हणून त्याला भिन्न रेजिम्स म्हणतात आणि म्हणून आपणास एक गोष्ट लक्षात येते की आपण वरपासून सुरवात करूया मॅक्सवेलच्या समीकरणामध्ये स्पेसमध्ये डेरिव्हेटिव्ह आणि टाइममध्ये डेरिव्हेटिव्ह होते त्यांच्याकडे अशा टर्म्स होत्या जेव्हा मी उघडतो तेव्हा हे स्प्याशीअल डेरिव्हेटिव्ह होते तेव्हा माझ्याकडे यासारख्या टर्म्स असतात आणि त्यांच्याकडे देखील टाइम डेरिव्हेटिव्ह सारख्या टर्म्स होत्या म्हणून स्पेसमध्ये एक डेरिव्हेटिव्ह आहे आणि टाइममध्ये एक डेरिव्हेटिव्ह आहे आणि म्हणून आपण करू शकता ही सर्वात सोपी गोष्ट म्हणजे या दोन डेरिव्हेटिव्हचे सापेक्ष वजन काय आहे हे शोधणे जर एखादा इतरांपेक्षा खूप मोठा असेल तर मी त्या लहानकडे दुर्लक्ष करू शकेन जर ते तुलनात्मक असतील तर मी दोघांनाही ठेवणे आवश्यक आहे आणि ही मूलभूत कल्पना आहे ठीक आहे तर मॅक्सवेलच्या समीकरणांबद्दलची दुसरी गोष्ट ही आहे की आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक विषयावरील आपल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये हे पुन्हा ऐकले असेल असे म्हणतात की आपण सर्वांनी सीमा अटी सीमा अटी शब्द ऐकला आहे सीमेवरील फिल्डवर काही सीमा अटीची पूर्तता करावी लागते आणि पुढे जाताना आपण त्याकडे पाहू परंतु पुन्हा एकदा सीमा अटीच्या मागे एक अंतर्ज्ञानी कल्पना काय आहे की जर मी येथे एखादे ऑब्जेक्ट दिले तर या ऑब्जेक्टच्या आसपास वाहणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हे आकार L आहे तर त्याला या सीमेचा आदर करावा लागेल आपल्याला माहित आहे की त्यास त्याभोवती वाकणे आवश्यक आहे त्याभोवती फिरणे योग्य नसल्यासारखे वागू शकत नाही तर उदाहरणार्थ आपण या दिशेला एक्स म्हणून घेऊया मग पुन्हा अगदी अंतर्ज्ञानाने मी विचारले की L आकाराच्या ऑब्जेक्टसाठी तुम्हाला त्या क्षेत्राच्या बदलांची किती दर समन्वय x बरोबर वाटते ते काय असेल एलशी संबंधित तुम्ही त्याचे संबंध कसे लिहिता जर आपल्याला हे माहित नसले की आपल्याला अंतर्ज्ञानाने मॅक्सवेलचे समीकरण जाणून घेण्याची आवश्यकता नाही तर ते एलच्या प्रमाणात किंवा एलच्या व्यतिरिक्त प्रमाणानुसार अवलंबून असेल मी तुम्हाला x फील्ड बदलाचे दर विचारत आहे आपली अंतर्ज्ञानी समजूतदारपणा काय आहे आपल्याकडे L अनुपातिक 1L च्या प्रमाणात दोन निवडी असल्यास आपण काय विचार कराल प्रमाणित 1L का कारण म्हणून मी असे म्हणतो की हे 1L च्या प्रमाणात आहे जेथे एल खूप मोठा आहे त्या प्रकरणाचा विचार करा तथापि जर ते खूप मोठे असेल तर आपण अनंत देखील म्हणूया तर x दिशेने काही बदल नाही हे असे आहे की ऑब्जेक्ट असीम आहे तर एल इतके मोठे आहे की फिल्डकडे वाकण्यासाठी काहीही नाही तर जर मी म्हणतो की 1L चा कल 0 कडे असेल तर याचा अर्थ असा आहे की फील्ड बदलण्याची आवश्यकता नाही कारण त्या दिशेने कोणताही बदल नाही दुसरीकडे जर एल खूपच लहान असेल तर फिल्डला त्याभोवती बेंड व्हावे लागेल तर छोटे फिल्ड हे ऑब्जेक्ट इतके छोटे आहे या फिल्डचे वाकणे मोठे असेल तर हे अगदी अंतर्ज्ञानी आहे म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की हे 1L च्या प्रमाणात आहे त्या कथेच्या अनुषंगाने ही एक बाजू आहे जिथे स्पेस डेरिव्हेटिव्ह आहे आम्ही शोधत असलेली दुसरी गोष्ट म्हणजे टाइम डेरिव्हेटिव्ह ठीक आहे आणि आपण सर्वांनी सिग्नल आणि सिस्टीम सारख्या कशावर तरी कोर्स केला आहे तर जेव्हा मी समीकरणांची रेखीय प्रणाली पहात आहे फ्रिक्वेन्सीच्या वेळेचा अभ्यास करण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे फूरियर ट्रान्सफॉर्म त्यापूर्वी g ओमेगा t मध्ये फेसरच्या दृष्टीने सर्वकाही दर्शवा एकदा मला सिस्टमचा बद्दल प्रतिसाद समजल्यानंतर मी मुळात सर्व काही बरोबर समजेल तर मी येथे घेऊ शकतो तर जेव्हा मी चे वेळ डेरिव्हेटिव्ह करतो तेव्हा मला काय मिळेल तर मी म्हणालो तर मला काय मिळाले पाहिजे j म्हणून विसरलात j कॉन्स्टन्ट आहे मला मिळणार आहे आणि तरंगलांबी दृष्टीने आहे व्यस्तपणे बरोबर म्हणून हे होणार आहे विद्यार्थी C बरोबर सर्व कॉन्स्टन्ट विसरा तर या दोन अटींमधील संबंधात खरोखरच सर्व क्रिया घडत आहेत तर माझ्याकडे एक स्पेस डेरिव्हेटिव्ह आहे जे 1L च्या प्रमाणात आहे माझ्याकडे एक वेळ डेरिव्हेटिव्ह आहे जो ठीक च्या प्रमाणात आहे तर या दोन पूर्ण करण्याच्या अटी आहेत हे लक्षात ठेवा उदाहरणार्थ हे समीकरण जे बरोबर होते तेच समीकरणांपैकी एक होते तर हे या दोन पदांमधील युद्धाच्या प्रकारासारखे आहे आणि कोण विजय मिळवित आहे तर एल आणि दरम्यानच्या प्रमाणातील प्रमाणानुसार भौतिकशास्त्राच्या या तीन रेजिम्स आहेत उदाहरणार्थ जेव्हा आपण असे म्हणूया की हा एल पेक्षा खूपच लहान आहे म्हणजे मी काय बोलू तर खूप मोठा आहे जर खूप मोठा असेल तर या संज्ञेचे काय होते खूप लहान होईल बरोबर तर मी या मॅक्सवेलच्या समीकरणांच्या वेळेच्या भागाकडे दुर्लक्ष करू शकतो तर हा भाग खूपच लहान होणार आहे आणि हा भाग योग्य नामांकन करेल तर जर वेळेवर अवलंबित्व नसेल तर अशा प्रकारच्या समीकरणांना काय म्हटले जाते आम्ही शाळेत शिकलो आहे डिफरेन्शिएल समीकरणे परंतु त्याकरिता थोडेसे लहान नाव आकडेवारी बरोबर कारण वेळ अवलंबून नसल्यामुळे आम्ही त्यांना इलेक्ट्रोस्टॅटिक मॅग्नेटो स्टॅटिक्स किंवा जे काही म्हणतो सर्वसाधारणपणे आम्ही त्यांना फक्त स्टॅटिक्स म्हणू आणि जर माझ्याकडे वेळेच्या टर्म्स नसतील तर माझ्याकडे विद्युत क्षेत्राचे स्पेस डेरिव्हेटिव्ह आहे चुंबकीय क्षेत्राचे स्पेस डेरिव्हेटिव्ह आहे आणि त्यांच्यात कोणतेही जोड नाही कारण जोडणी वेळ डेरिव्हेटिव्ह द्वारे घडत होती तर ही वस्तुस्थिती म्हणजे समीकरणांची प्रणाली अनकपल्ड केली आहे इलेक्ट्रिक फील्डची स्वतःची कथा आहे चुंबकीय क्षेत्राची स्वतःची कथा आहे म्हणूनच आम्ही त्यांना म्हणतो जे शब्द आपण ऐकले इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटोस्टेटिक्स किंवा आपल्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटो स्टॅटिक्स नाही तर हे सर्व अनकपल्ड आहे ठीक आहे नंतर असे घडते की तेथे या दोन डेरिव्हेटिव्ह पदांची तुलना करणे योग्य आहे म्हणूनच त्याला मिड फ्रिक्वेंसी म्हणतात ओके तर या मिड फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये कोणतीही सुटका नाही मला स्पेस डेरिव्हेटिव्ह आणि टाइम डेरिव्हेटिव्ह दोन्ही वापरावे लागतील आपण कल्पना करू शकता की एक शब्द कमी असल्याने स्थिरता सहज झाली असती मिड फ्रिक्वेन्सी हाताळण्यासाठी सर्वात कठीण परिस्थिती आहे कारण मला या दोन्ही डेरिव्हेटिव्ह्जची काळजी घ्यावी लागेल आणि बहुतेक मला म्हणायचे आहे की हा कोर्स मुख्यतः अवघड भागावर केंद्रित असेल जो मिड फ्रिक्वेन्सी रेंजचा आहे तर इथे असे आहे की तुम्हाला कपल्ड इक्वेशन्स मिळेल आणखी एक गोष्ट अशी आहे की जेव्हा ही समीकरणे जेव्हा आपण स्लाइडमध्ये पाहिली त्याप्रमाणे जोडल्या गेल्या तेव्हा जेव्हा मी जोडदार समीकरणे काढली तेव्हा मी तुम्हाला मॅक्सवेलचे समीकरण दर्शविले तर मिड फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये वेव सारखी सोल्यूशन्स आहेत तर ते पुन्हा आपण काहीतरी पाहू तर ते बहुधा लहरी आहेत अशी शक्यता आहे आणि अशाच प्रकारे आपण आपला सेल फोन बेस स्टेशनला सिग्नल पाठविण्यास सक्षम आहे आणि आम्हाला सूर्यापासून प्रकाश मिळत आहे कारण या सर्व लाटा प्रवास करू शकतात दुसरीकडे आपण स्टॅटिक्समधील सोल्यूशन्सकडे पहात असल्यास ते हलवित नाहीत त्याप्रमाणे ते लहरत नाहीत लॅपलेस समीकरण पोयसनचे समीकरण ते वेव्ह सारखे नाहीत ते गुळगुळीत आहेत तर कमीतकमी मिड फ्रिक्वेंसी रेंजच्या तुलनेत ते कमी श्रेणीचे आहेत आणि शेवटी तिसरा रेजिम म्हणजे ऑब्जेक्टचा आकार तरंगलांबीपेक्षा खूप मोठा असतो तर अशी परिस्थिती उद्भवताना आपण कोठे पाहिले आहे हे कोणी मला सांगू शकेल अगदी सामान्य प्रकाश आहे ना विद्यार्थी हो तर उदाहरणार्थ प्रकाश ज्या प्रकाशात आपण आत्ता पाहत आहोत तरंगलांबी किती आहे 500 नॅनोमीटर आपण सांगा की आपल्या दिवस दिवसाचे ऑब्जेक्ट किती मोठे आहेत सेंटीमीटर मीटरच्या क्रमाने बरोबर मायक्रॉनपेक्षा कमी आम्हाला दिसू शकत नाही तसेच आपल्याला माइक्रोस्कोप देखील आवश्यक आहे तर तिथे तरंगलांबी खूपच लहान आहे तर ऑब्जेक्टचा अर्थ म्हणजे फील्डमध्ये आकार बदलू किंवा ऑब्जेक्टच्या भोवताल नाटकीय बदलची आवश्यकता नाही कारण ऑब्जेक्टचा आकार खूप मोठा आहे तर इथून पुढे काय होते हे आपल्याला ऑप्टिक्सचे रेजिम मिळेल आणि आपल्याला किरण सारखे समाधान मिळेल ठीक आहे म्हणून आम्ही या अभ्यासक्रमाकडे मुख्यत स्टॅटिक्स केस आणि किरण ऑप्टिक्स या दोहोंसाठी मिड फ्रिक्वेन्सी रेंजवर लक्ष केंद्रित करणार आहोत एक विशेष सिद्धांत आहे जो या गृहितेचा उपयोग करतो तर जर आपण या दोन गृहितकांचा वापर केला तर आपण आपले गणित आणखी थोडे सोपे करू शकता आपल्याला आवश्यक नाही आपल्याला मिड फ्रिक्वेन्सीने आवश्यक असलेल्या सर्व हेवीवेट यंत्राचा वापर करण्याची आवश्यकता नाही दुसरीकडे जर आपल्याला मिड फ्रिक्वेन्सी पद्धती समजत असतील तर इतर पद्धती समजून घेणे आपल्यासाठी खूप सोपे आहे कारण ते अगदी सोपी आवृत्ती आहेत तर आतापर्यंत या प्रश्नांमध्ये आम्ही या मिड फ्रिक्वेन्सीच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करू ठीक आहे हे आतापर्यंत बर्यापैकी स्पष्ट झाले असेल